आतापर्यंत आम्ही एमओएस ट्रान्झिस्टर वापरुन चारही नियंत्रण स्रोतांची अंमलबजावणी कशी करावी हे शिकलो आहोत आपण व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आणि ऑप एम्प वापरुन करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत कसे कार्यान्वित करावे याबद्दल देखील चर्चा केली आहे हे सर्व सर्किट निगेटिव्ह फीडबॅक वर आधारित आहेत आणि कधीकधी निगेटिव्ह फीडबॅक आणि संबंधित संकल्पना बद्दल बोलताना खूपच गोंधळ होतो ज्याला व्हर्च्युअल शॉर्ट म्हणून ओळखले जाते आपण या पाठात काय करू तर वर्च्युअल शॉर्टच्या याबद्दल चर्चा करू आणि लूपमधील मोठ्या गेनसह त्याला निगेटिव्ह फीडबॅक कसा आवश्यक आहे याची चर्चा करू आता मी प्रथम ऑप एम्प चे उदाहरण घेतो ज्यावर चर्चा करणे सोपे आहे आणि विशेषतः मी ऑप एम्प चा वापर करून व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोताचा विचार करेन आपल्याला हे देखील माहित आहे की हेच व्होल्टेज आहे ज्याला नॉन इन्व्हर्टींग एम्पलीफायर म्हणून ओळखले जाते आपल्याकडे इनपुट सिग्नल Vi आहे आणि आपल्याकडे आउटपुटमधून व्होल्टेज डिवाइडर आहे आणि हे Vd आहे आणि ऑप एम्प चा गेन Ao म्हणू याचा अर्थ असा की ऑप एम्प हा Ao गेन असलेल्या व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोता सोबत समतुल्य आहे हे Vo आहे आणि हे Vd आहे आता आपण आधीच विश्लेषण केले आहे हे शोधले आहे की Vo Vi k 1 k Ao किंवा Vo हा Vi एवढा आहे आणि डिफरन्स व्होल्टेज Vd हे VoAo एवढे आहे ज्याला Vi k Ao 1 k Ao असेदेखील लिहिले जाऊ शकते आता Ao ∞ झाले तर काय होते अर्थातच ही संख्या k एवढी होते जेव्हा Ao ∞ असेल आणि ही Vd 0 होते जेव्हा Ao ∞ असेल म्हणजे या दोन टर्मिनल मधील व्होल्टेज डिफरन्स शून्यावर परत येतो जेव्हा Ao ∞ जेव्हा Ao ∞ तेव्हा हे त्यात होल्टेज वर असेल आणि हे व्हर्च्युअल शॉर्ट म्हणून ओळखले जाते आता आपल्याकडे काही दोन बिंदू असल्यास दोन नोड्स समजा नंतर तुम्ही त्यांना शॉर्ट सर्किट करा म्हणजे वायर करा नंतर स्पष्टपणे या नोडवर व्होल्टेज असेल आणि हे नोड एकमेकांशी अगदी समान असले पाहिजेत आपण वायर लावण्यापूर्वी आपण वायरशी कनेक्ट होण्यापूर्वी ते भिन्न असू शकतात परंतु आपण वायरसह त्यांना शॉर्ट केल्यानंतर व्होल्टेजेस समान असणे आवश्यक आहे आता या सर्किटमध्ये आपल्याकडे अशी परिस्थिती आहे जिथे या नोडवरील व्होल्टेज आणि हे नोड समान असणे आवश्यक आहे जर Ao इन्फिनिटी आहे आणि ते वायर ने शॉर्ट केलेले नाही तर तिथे असे नाही की ते खरोखरच शॉर्ट नाहीत ते एकमेकांना जोडलेले नाहीत खरं तर जर तुम्ही हे मॉडेल वापरत असल्यास असे दिसते की त्या दरम्यान ते एक ओपन सर्किट आहे पण निगेटिव्ह फीडबॅक क्रिया एका फार मोठ्या Ao सोबत एक इन्फिनिटी एवढा मोठा Ao या दोन वोल्टेजना एकमेकांसमान करतो तर मग अशा परिस्थितीत आपण असे म्हणू शकतो की हे दोन व्हर्च्युअली शॉर्ट आहेत अक्षरशः स्पष्टपणे तिथे खरोखरच शॉर्ट केलेले नाहीत त्यांना जोडणारे कोणतेही वायर तिथे नाही तर या नोड्स व्हर्च्युअली शॉर्ट केल्या आहेत आणि निगेटिव्ह फीडबॅक मध्ये कार्य करणाऱ्या कोणत्याही ऑप एम्प सर्किट साठी हे सत्य आहे आणि जेव्हा ऑप एम्प गेन आणि ऑप एम्प गेन इन्फिनिटी कडे जातो आपण करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत देखील घेऊ शकतो आपल्याला माहित आहे की आउटपुट व्होल्टेज ii Rm 1 1 Ao आहे आणि हे ऑप एम्प चे डिफरन्स व्होल्टेज Vd या प्रकरणात Vo Ao आहे जे ii Rm Ao 1 1 Ao आहे त्यामुळे पुन्हा Vd 0 होते जसे Ao इन्फिनिटी कडे जाते म्हणजेच ऑप एम्प च्या इनपुट टर्मिनल या व्हर्च्युअली शॉर्ट केल्या आहेत हे पुन्हा घडते कारण Ao ∞ आहे आता या विशिष्ट बाबतीत ऑप एम्प चे पॉझिटिव्ह टर्मिनल ग्राउंडला जोडलेले आहे जेव्हा ते व्हर्च्युअली शॉर्ट होतात कारण गेन हा इन्फिनिटी बनत असल्यामुळे हा नोड देखील येथे शून्य व्होल्ट वर असतो तर कधीकधी त्याला व्हर्च्युअल ग्राउंड देखील म्हटले जाते म्हणजेच त्याचे व्होल्टेज शून्य व्होल्ट वर असण्याची हमी दिलेली असते परंतु ती वायरद्वारे ग्राउंड वर शॉर्ट केली जात नाही म्हणजेच ते व्हर्च्युअल ग्राउंड आहे बर्याच वेळा हे व्हर्च्युअल शॉर्ट का येते याबद्दल संभ्रम निर्माण होतो हे असे नाही की जर ते फक्त एक ऑप एम्प आहे आणि त्याशिवाय काहीही केले नाही तर त्याचे टर्मिनल दरम्यान व्हर्च्युअल शॉर्ट असेल तुम्हाला निगेटिव्ह फीडबॅकमध्ये सर्किट कॉन्फिगर करावी लागेल आणि ऑप एम्प चा गेन खूप मोठा झाला पाहिजे अर्थात जर तुम्ही ऑप एम्प विकत घेतले तर त्याचा गेन खूपच जास्त होईल कारण ऑप एम्प सर्किट तेव्हाच उपयुक्त ठरते जेव्हा ऑप एम्प चा गेन खूप मोठा असतो आणि ऑप एम्प चा डिझाइनर गेन खूप मोठा आहे याची खात्री करुन घेतो परंतु ऑप एम्प निगेटिव फीडबॅक मध्ये ठेवणे आपल्यावर अवलंबून आहे नंतर ही दोन टर्मिनल्स व्हर्च्युअल शॉर्ट केली जातील आणि ही प्रॉपर्टी वापरून बरीच उपयुक्त कार्ये साकार करता येतील आणि या व्हर्च्युअल शॉर्ट बिझिनेस मुळे आदर्श ऑप एम्प सर्किट्सचे विश्लेषण करणे खूप सोपे होते आणि जरी ऑप एम्प वास्तविक आहे हे म्हणजे याचा गेन जरी इन्फिनिटी नसला तरीही आपण पुढे जाऊ शकता आणि सर्किटचे विश्लेषण करू शकता जे आपल्याला मिळेल हे म्हणजे ऑप एम्प सर्किट्स ची अंदाजे ट्रान्सफर फंक्शन किंवा अंदाजे गेन म्हणून बर्याच वेळा आपण ऑप एम्प सर्किट पाहता आणि ते काय होते ते सांगू शकता त्यानंतर आपण ऑप एम्पच्या मर्यादित गेन मध्ये घालू शकता आणि अचूक ट्रान्सफर फंक्शनचे विश्लेषण करू शकता म्हणून कधीकधी जसे मी म्हणालो तसे व्हर्च्युअल शॉर्ट कशाबद्दल येतो याबद्दल गोंधळ उडतो आणि याबद्दल काही संभ्रम आहे की हा ऑप एम्पच्या ज्या रेसिस्टन्स मुळे येतो तो इंफाइनाईट आहे की शून्य आहे की काहीतरी दुसरीच किंमत आहे हे पाहणे खूप सोपे आहे की ऑप एम्पचा रेसिस्टन्स म्हणजेच आपण असे समजू की दोन टर्मिनल्समध्ये ऑप अँप पर्यंत काही अंतर्गत रेसिस्टन्स होता हे पाहणे अगदी सोपे आहे की व्हर्च्युअल शॉर्ट संबंधित त्यानुसार कोणतीही भूमिका नाही खरं तर पुढे एका ऑप एम्प चा विचार सोपे आहे जिथे काही रेसिस्टन्स नाही आणि आपल्याकडे इन्फिनिटी कडे जाणारा गेन आहे गेन Ao ला इन्फिनिटी होऊ द्या आपल्याला माहिती आहे की हे शून्य वोल्ट आहे आणि या दोन्ही व्हर्च्युअली शॉर्ट आहेत कारण गेन फाईनाईट आहे आता तुम्ही या दरम्यान आपल्याला पाहिजे असलेला रेसिस्टन्स आपण जोडू शकता जेणेकरून मी त्या ऑप एम्पच्या आतील बाजूस असलेल्या रेझिस्टन्सशी निगडीत असू शकते तो मी बाहेरच्या बाजूस काढतो परंतु तो ऑप एम्पच्या आतील बाजूस असू शकतो शून्य व्होल्टवर या रेझिस्टन्स मध्ये व्होल्टेज काय आहे तर त्यात करंट नाही तर येथे किर्चॉफचा च्या करंटच्या समीकरणामध्ये काही फरक पडत नाही तर सर्किटमध्ये काहीही फरक पडत नाही तर जर गेन इंफायनाईट असेल तर ऑप एम्पच्या इनपुट रेसिस्टन्स मध्ये काहीही फरक पडत नाही आणि व्हर्च्युअल शॉर्ट इनपुट रेसिस्टन्स मुळे होत नाही कारण हे गेन इंफायनाईट आहे आणि त्याच प्रकारे आउटपुटला रेसिस्टन्स साथी ही असे असू शकते आउटपुटला काही सिरीज रेसिस्टन्स असू शकतात आणि आपण असे विश्लेषण करू शकता आणि त्याचा कोणताही परिणाम नाही हे आपल्याला आढळेल तर आता ऑप एम्पमध्ये या व्हर्च्युअल शॉर्ट बिझिनेसबद्दल विचार करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे इंफायनाईट गेन आहे आणि आउटपुट मर्यादित आहे हे काहीतरी गृहित धरले आहे आणि नकारात्मक अभिप्राय असेल तरच आउटपुट मर्यादित होईल जर तो सकारात्मक अभिप्राय असेल तर तो कदाचित इन्फिनिटी कडे वळेल जर आउटपुट मर्यादित असेल तर आऊटपुट गेन द्वारे विभाजित केलेले इनपुट शून्याच्या बरोबर असले पाहिजे तर आउटपुट च्या कोणत्याही मर्यादित मूल्यासाठी इनपुट व्होल्टेज शून्य आहे आणि त्याचप्रमाणे आऊटपुटच्या कोणत्याही मर्यादित मूल्यासाठी इनपुट शून्य असणे आवश्यक आहे याची खात्री असणे आवश्यक आहे की आउटपुट इन्फिनिटी चे विचलन होणार नाही आणि त्यास नकारात्मक अभिप्रायने हमी दिली आहे जर आपल्याकडे सकारात्मक अभिप्राय असेल तर आपल्याला आढळेल की स्टेडी स्टेट आउटपुट इन्फिनिटी कडे जाईल व्हर्च्युअल शॉर्ट काय होते त्या बाबतीत हे सारे आहे ट्रान्झिस्टर वापरून बनवलेल्या सर्किट मध्ये सुद्धा असेच घडते जोपर्यंत तिथे ट्रान्झिस्टर भोवताली नकारात्मक अभिप्राय आहे